नमस्कार शेवटच्या वर्गात आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या विविध गुणधर्मांविषयी चर्चा करीत होतो तर आजच्या वर्गात आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मबद्दल चर्चा करू चला तर आजच्या व्याख्यानाची चर्चा सुरू करूया इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये जाण्यापूर्वी लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या गुणधर्मां संबंधित आपण शेवटच्या वर्गात काय चर्चा केली ते समजू प्रथम आपण लिनिअरिटी बद्दल चर्चा केली जिथे La1f1ta2f2ta1F1sa2F2s

स्केलिंग गुणधर्म जिथे Lf 1aFsa आता टाइम शिफ्टच्या बाबतीत जर आपला सिग्नल काही काळ बदलत असेल तर त्या फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म e asF असे असेल त्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट बद्दल चर्चा केली तर याचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे e atf हे फंक्शन असेल तर त्यातील लॅपलास ट्रान्सफॉर्म Fsa असेल याचा अर्थ असा की आपल्याकडे f च्या लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या बाबतीत जेथे s असेल तेथे आपण त्यास sa ने बदलू मग आपण टाइम डिफरंशिएशन बद्दल चर्चा केली म्हणजे f चे डेरिव्हेटिव्ह् dfdt त्यानंतर Ldfdt sFs f तर आपण फंक्शनचे nth डेरिव्हेटिव्ह असे सांगून सामान्यीकरण करू शकतो त्यानंतर f च्या nth डेरिव्हेटिव्हचे लॅपलास ट्रान्सफॉर्म होईल Ldnfdtn snFs sn 1f sn 2f0 s0fn 10 तर हे आपल्याला आपल्या फंक्शनच्या nth डेरिव्हेटिव्हसाठी लॅपलास ट्रान्सफॉर्म देईल मग आपण टाइम इंटिग्रेशन बद्दल चर्चा केली आपल्याकडे एखादे फंक्शन असल्यास 0tftdt आणि आपल्याला इंटिग्रलचे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यास सांगितले गेले तर ते म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म 1sFs असेल जेथे F हे ft फंक्शनचे लॅपलेस ट्रान्सफॉर्म आहे आता फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशन आपल्याकडे फंक्शन tnf असल्यास त्याचे लॅपलास ट्रान्सफॉर्म ndnFdsn असेल म्हणून विशेषत हे फंक्शन आणि हे लॅपलास ट्रान्सफॉर्म फ्रिक्वेन्सी शिफ्ट आणि फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशनच्या बाबतीत वारंवार वापरले जाईल जेव्हा आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म करू म्हणून त्या सर्व गुणधर्मांविषयी आपण चर्चा केली आहे आपण हे लक्षात घेतले पाहिजे कारण हे इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्मच्या गणनेमध्ये वारंवार वापरले जाईल आता पुढे टाईम पिरिओडीसीटी वर आपण चर्चा करू की जर फंक्शन f1tf1t Tut Tf1t 2Tut 2T पिरिऑडिक एका रांगेद्वारे दिले जाऊ शकते आपण विविध फंक्शनचे संयोजन म्हणून आमच्या पिरिऑडिक फंक्शनचे प्रतिनिधित्व करू शकता पहिल्या कालावधीत या पिरिऑडिक फंक्शनचे आणि हे प्रथम फंक्शन आहे आणि मग इतर टाइम शिफ्ट अटीसह प्रथम फंक्शनचे संकलन करण्यासारखे असेल तर हा टाईम T ने बदलला आहे आणि नंतर टाईम 2T ने बदलला आहे आता जर तुम्हाला ft चे लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यास सांगितले तर तुम्ही FsF11 e Ts हे म्हणू शकता जेथे F1 हे f1 चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे आपण सुरुवातीची व्हॅल्यू आणि शेवटची व्हॅल्यू थेरम बद्दल देखील चर्चा केली आपण गणना केली की जर एखाद्या फंक्शनची सुरुवातीची व्हॅल्यू जाणून घ्यायची असेल तर सुरुवातीची व्हॅल्यू थेट sFsf0 द्वारे दिली जाऊ शकते त्याचप्रमाणे शेवटची व्हॅल्यू थेरम बाबतीत आपण चर्चा केली की इन्फिनिटी येथे फंक्शनची व्हॅल्यू sFs ही असेल याविषयी आपण मागील वर्गात चर्चा केली आहे तर इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म बद्दल चर्चा सुरू करूया या प्रकरणात आपल्याला F ची व्हॅल्यू दिली गेली आहे आणि आता आपण त्यास पुन्हा टाईम डोमेन मध्ये बदलले पाहिजे आणि F ची संबंधित व्हॅल्यू प्राप्त करण्याची आवश्यकता आहे जर आपल्याकडे सामान्यतः FsND असल्यास जेथे N हा एक न्युमरेटर बहुपद आहे आणि D ही डिनॉमिनेटर बहुपद आहे आता N चे रुट्स बरोबर शून्य याला 'ट्रान्सफर फंक्शन चे 0' असे म्हणतात आणि D चे रुट्स बरोबर शून्य बहुपदी याला ट्रान्सफर फंक्शनचे F पोल असे म्हणतात आता आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की F हे एका फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे जे ट्रान्सफॉर्म फंक्शनच असेल असे आवश्यक नाही जेणेकरून आपण ट्रान्सफॉर्म फंक्शन आणि लॅपलास ट्रान्सफॉर्ममध्ये गोंधळ करणार नाही फंक्शन F ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आणि फंक्शन F ब्रेक करण्यासाठी आपण पार्शियल फ्रॅक्शन एक्सपान्शन मेथड वापरतो म्हणून जेव्हा F चे फंक्शन ब्रेक कराल तेव्हा आपण अधिक सोप्या टर्म्स मध्ये ब्रेक कराल जेणेकरुन आपल्याला सहजपणे F चे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म सापडेल इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या गणनामध्ये कोणत्या स्टेप्स चा समावेश आहे आपण दोन स्टेप्सचा वापर करतो एक म्हणजे आपण प्रथम F फंक्शनचे सोप्या टर्म्समध्ये पार्शियल फ्रॅक्शन एक्सपान्शन वापरून विघटन करू मग आपल्या पहिल्या टप्प्यात आढळलेल्या प्रत्येक टर्म्सचे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल आता लॅपलास ट्रान्सफॉर्मचे तीन संभाव्य प्रकार आहेत प्रथम फॉर्म जेव्हा आपल्याकडे सिम्पल पोलस् असतात जर आपल्याकडे लॅपलास ट्रान्सफॉर्म F असेल तर ते न्युमरेटर बहुपदाच्या रूपात दर्शविले जाते आणि न्युमरेटर बहुपद डिनॉमिनेटरने विभाजित केले जाते आणि इक्वेशन मध्ये दर्शविल्यानुसार आपल्याकडे डिनॉमिनेटर असू शकतात डिनोमिनेटर बहुपद घटक sp1sp2spn च्या प्रॉडक्ट्सच्या स्वरूपात आहे तर आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी सिम्पल पोल दृष्टिकोण वापरू शकता आता p1 p2 आणि pn काय आहेत तर हे लॅपलास ट्रान्सफॉर्म फंक्शनचे सिम्पल पोल आहेत हे पोल वेगळे आहेत जर आपण गृहित धरले की N ची डिग्री D च्या डिग्रीपेक्षा कमी आहे म्हणजेच डिनॉमिनेटरमध्ये s ची सर्वोच्च डिग्री ही न्युमरेटरमध्ये s च्या डिग्री पेक्षा जास्त आहे तर आपण मागील इक्वेशनमध्ये दर्शविलेल्याप्रमाणे लॅपलास ट्रान्सफॉर्मला विघटित करण्यासाठी पार्शियल फ्रॅक्शन एक्सपान्शन मेथड लागू करू शकतो तर हे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे आणि आपल्याला ते विघटित करायचे आहे विघटन कसे होईल आपण त्या फंक्शनचे विघटित टर्म्स म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो Fsk1sp1 k2sp2 knspn जिथे विस्तार गुणांक k1 k2 kn हे F चे अवशेष म्हणून ओळखले जातात आता असे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे आपण विस्तार गुणांकांची ही मूल्ये शोधू शकता एक सर्वात लोकप्रिय तंत्र म्हणजे अवशेष पद्धत आता यात आपण काय करणार आहोत दोन्ही बाजू s प्लस p1 ने गुणाकार करू जर आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म बद्दलची इक्वेशन दिसली जी आपण विविध टर्म्समध्ये विघटित करतो जेणेकरून आपण त्याचे निराकरण करू शकाल पहिल्या टर्म्समध्ये डिनोमिनेटर sp1 आहे आपण प्रथम काय करू आपण दोन्ही बाजू sp1 ने गुणाकार करू जेव्हा तुम्ही गुणाकार कराल तेव्हा ते होईल sp1Fsk1sp1k2sp2sp1knspn आपण दोन्ही बाजूंनी s −p1 ची व्हॅल्यू सेट केल्यास K1 व्यतिरिक्त इतर उजव्या बाजूच्या टर्म्स 0 होतील तर आपण हे सहजपणे म्हणू शकता sp1Fs।s p1k1 या संपूर्ण उत्पादनाची गणना s−p1 वर केली जाईल जेव्हा आपण निराकरण कराल तेव्हा आपल्याला k1 ची व्हॅल्यू मिळेल आता अधिक सामान्य स्वरूपात आपण कोणत्याही घटकासाठी सहज लिहू शकता kispiFs।s pi तर हे तुम्हाला कॉन्स्टंट टर्म्स ki ची व्हॅल्यू देईल आता या विशिष्ट गुणधर्मास 'हेव्हीसाइड थेरम' म्हणतात एकदा ki ची व्हॅल्यू कळली की आपण F साठी इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म सहज शोधू शकतो कारण आता आपल्याला माहित आहे की ते या रूपात विघटित झाले आहे जर आपण हे पाहिले तर k1e p1t चे लॅपलास ट्रान्सफॉर्म शिवाय काही नाही तर हे फ्रिक्वेन्सी शिफ्ट गुणधर्माशिवाय काही नाही म्हणूनच आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट गुणधर्माची आठवण केल्यास आपण पहिल्या टर्मच्या इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू शोधू शकता तर हे k1e p1t होईल आणि त्याचप्रमाणे इतर वेळी देखील आपल्याला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधू शकता तर शेवटी जेव्हा आपण त्या सर्वांना क्लब कराल तेव्हा आपल्यास F फंक्शनचे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल म्हणजेच F चे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे ftk1e p1tk2e p2t kne pnt आता दुसरे प्रकरण असे आहे की जेव्हा आपल्याकडे पुनरावृत्ती पोल असतात म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म F मध्ये s p वर n पुनरावृत्ती पोल असल्यास मग आपण काय लिहू शकतो आपण सहज लिहू शकतो Fsknspn kn 1spn 1k2sp2k1sp1F1s शेवटचा F1s Fs चा उर्वरित भाग आहे ज्यामध्ये s −p वर पोल नाही हे लॅपलास ट्रान्सफॉर्मचे उर्वरित भाग आहे जे या फॉर्ममध्ये प्रतिनिधित्व केले जात नाही मागील बाबतीत जसे केले तसेच आता आपण kn ची व्हॅल्यू शोधू शकतो तर kn असे दिले जाईल knspnF।s p आता kn−1 ची व्हॅल्यू कशी शोधायची kn−1 ची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण मागील प्रकरणात केल्याप्रमाणे प्रत्येक पद spn ने गुणाकार करणे आवश्यक आहे आता या प्रकरणात आपल्याकडे कॉन्स्टंट टर्म्स म्हणून kn असेल परंतु आपल्याला kn−1 शोधण्याची आवश्यकता आहे कारण kn आपण आधीच गणना केली आहे जर आपण संपूर्ण इक्वेशन डिफरंशिएट केले तर आपण काय करू शकतो आपण kn मिळवू शकतो तर आपल्याला मिळालं kn 1ddsspnF।s p त्याचप्रमाणे इतरांसाठीही आपण kn 212 d2ds2spnF।s p mth टर्म बनते kn m1m dmdsmspnF।s p तर आता आपल्या हातात सर्व कॉन्स्टंट आहेत जर आपल्याला इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म आठवत असेल L 11santn 1e atn 1 हे काहीही नाही परंतु फ्रिक्वेन्सी डिफरंशिएशन गुणधर्मच्या मदतीने आपल्याला 1san च्या इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू शोधू शकता तर आपण वैयक्तिक टर्म्स संकलित केल्यास पहिल्यासाठी आपण सहजपणे k1e pt लिहू शकता दुसर्यासाठी आपण k2t e pt लिहू शकता आणि त्याचप्रमाणे तिसर्या टर्मसाठी आपण k32 t2 e pt लिहू शकता आणि वगैरे तर kth मुदतीसाठी आपण लिहाल nth टर्मसाठी आपण kn 1 tn 1e pt अधिक f1 आपण लिहाल F1 हे फंक्शन रिमाइंडरचे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे तर या मार्गाने आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म किंवा फंक्शन f शोधू शकता आता आपल्याकडे तिसरं प्रकरण आहे जिथे आपल्याकडे कॉम्प्लेक्स पोल आहेत आता कॉम्प्लेक्स पोलची जोडी सिम्पल आहे जर ती पुनरावृत्ती झाली नाही आणि ती पुनरावृत्ती झाली तर कॉम्प्लेक्स पोलवर दुहेरी किंवा एकाधिक पोल असतील आता सिम्पल कॉम्प्लेक्स पोल कदाचित तशाच प्रकारे हाताळले गेले असतील तर आपण सिम्पल वास्तविक पोल हाताळू शकतो परंतु आपल्याकडे कॉम्प्लेक्स बीजगणित असल्याने त्याचा परिणाम जरा त्रासदायक होऊ शकेल आपल्याकडे कॉम्प्लेक्स पोल असल्यास इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी आपण पर्यायी दृष्टिकोन वापरू दृष्टीकोन ही एक पद्धत आहे जी वर्ग पूर्ण करणे म्हणून ओळखली जाते आता याचा अर्थ काय आहे प्रत्येक कॉम्प्लेक्स पोल जोडी डिनॉमिनेटर मध्ये पूर्ण वर्ग म्हणून sα2 β2 व्यक्त करण्याची ही कल्पना आहे आपल्याकडे जे काही डिनॉमिनेटर मध्ये आहे त्याला आपण पूर्ण चौरस संच असे म्हणून प्रतिनिधित्व करू शकतो अधिक त्या टर्मचे उर्वरित भाग डिनॉमिनेटर मध्ये असल्याने आपण फंक्शनचे इनव्हर्स लॅपलेस ट्रान्सफॉर्म सहज शोधू शकतो याचा अर्थ काय आहे जसे की आपण त्याचे निराकरण कसे करू आपण एक साधे उदाहरण घेऊया जेणेकरुन आपण या प्रकारच्या स्थितीसाठी कसे पुढे जाऊ शकता हे समजू शकेल N आणि D मध्ये नेहमीच वास्तविक गुणांक असतात वास्तविक गुणांक असलेल्या बहुपदीची कॉम्प्लेक्स रुट्स नेहमी कॉन्जुगेट जोड्यांमध्ये आढळतात तर आपण हे लक्षात ठेवू आणि इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म F शोधण्याचा प्रयत्न करू समजा इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म F तुम्हाला देण्यात आले आहेत आणि आपणास त्याचे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधायचे आहे F दोन भागांमध्ये विघटित केले जाऊ शकतात प्रथम आहे FsA1sA2s2asbF1 जिथे आपल्याकडे कोणतेही कॉम्प्लेक्स पोल नाहीत तर F1 F चा उर्वरित भाग आहे ज्यात कॉम्प्लेक्स पोलचा जोड नाही आता आपणास पुढे काय करावे लागेल डिनॉमिनेटरमध्ये आपल्याकडे s2asb टर्म्स असेल आपणास डिनॉमिनेटरमध्ये चौरस पूर्ण करणे आवश्यक आहे म्हणून आपण बहुपदीत काही टर्म्स समाविष्ट करतो आणि त्यातील काही बहुपदीमधुन वजा करतो आणि अशा रीतीने पुनर्रचना करतो की ती s22αs22 सारखी दिसतात म्हणून जर आपण अशा प्रकारे बहुपदीची पुनर्रचना करू शकत असाल तर आपण असे म्हणू शकता की या विशिष्ट बहुपदीला sα22 म्हणून दर्शविले जाऊ शकते त्याचप्रमाणे न्युमरेटर मध्ये देखील आपण A1sA2A1sαB1 अशा प्रकारे बहुपदीची व्यवस्था करू शकता जेव्हा तुम्ही न्युमरेटर तसेच डिनॉमिनेटरची पुनर्रचना कराल तुम्हाला काय मिळेल तुम्ही फंक्शनचे प्रतिनिधित्व करू शकता FsA1sαsα22B1sα22F1s आता आपण पहिली टर्म्स पाहिल्यास जेव्हा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मबद्दल चर्चा करीत होतो तेव्हा आपल्या लक्षात असेल तर आपण cos wt ⇔ss2w2 बद्दल चर्चा केली ते इक्वेशन cos wt साठी वापरू म्हणजेच आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधू शकता कारण जर तुम्हाला हे इक्वेशन दिसले तर हे फ्रिक्वेन्सी शिफ्ट गुणधर्म आणि cos βt टर्म याशिवाय काही नाही आपण हे सहजपणे लिहू शकता याचा इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म A1e αt असेल कारण येथे आपल्याकडे sα आहे आपण फ्रिक्वेन्सी शिफ्ट गुणधर्म वापरू आणि आपण असे मानू की ते A1e αtcos βt आहे त्याचप्रकारे आपण या प्रकरणातसुद्धा A2e αtsin βt लिहू शकता कारण येथे आपण हे देखील पहाल की हा विशिष्ट विभाग sin βt लॅपलेस् ट्रान्सफॉर्म आणि अधिक फ्रिक्वेन्सी शिफ्टशिवाय काहीही नाही कारण येथे sα आहे तर आपण फक्त A2e αtsin βtf1 लिहा जे F1 चे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे जेव्हा आपल्याकडे कॉम्प्लेक्स पोल असेल तेव्हा आपण इक्वेशनची अशा प्रकारे रचना करू शकता की ती एका विशिष्ट पद्धतीत व्यवस्थित केली जाऊ शकते मग आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म सहज शोधू शकता पोल सिम्पल पुनरावृत्ती किंवा कॉम्प्लेक्स आहे की नाही सामान्य दृष्टीकोन नेहमी इक्वेशन शोधण्यात वापरला जाऊ शकतो ते म्हणजे बीजगणित पद्धत आहे याचा अर्थ असा आहे की बीजगणितात जे केले ते येथे देखील लागू केले जाऊ शकते जर आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या कोणत्याही प्रकरणात कॉन्स्टंट टर्म्स शोधायच्या असतील ज्याची आपण आत्तापर्यंत चर्चा केली आहे या संकल्पना समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपणास इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म कसे शोधायचे याबद्दल अधिक स्पष्ट होईल आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म देण्यात आला आहे Fss212ss2s3 आपण येथे डिनॉमिनेटर पाहू शकता आपण स्पष्टपणे सर्व तीन पोल वेगळे करू शकता ते म्हणजे पोल s च्या बरोबरीने 0 s च्या बरोबरीने वजा 2 s च्या बरोबरीने वजा 3 आहेत तर हे इक्वेशन म्हणून दर्शविले जाऊ शकते s212ss2S3AsBs2Cs3 आता पुढील फंक्शन म्हणजे अज्ञात कॉन्स्टंट A B C आहेत अशा अज्ञात कॉन्स्टंटची व्हॅल्यू शोधणे आवश्यक आहे म्हणून आता आपण चर्चा केलेल्या अवशेष पद्धतीचा वापर करू शकतो तर या प्रकरणात आपण प्रथम लॅपलास ट्रान्सफॉर्म s सह गुणाकार करू आणि ते s बरोबर 0 च्या समान करू AsFs।s0s212s2s3।s012232 Bs2Fs।s 2s212ss3।s 2412 8 Cs3Fs।s 3s212ss2।s 39127 तर यासह आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म सहजपणे शोधू शकता दुसरी पद्धत अशी आहे की आपण सोपी बीजगणित पद्धत वापरू शकता जी आपण सामान्यत सामान्य इक्वेशन सोडविण्यासाठी वापरता आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी ते तंत्र वापरू तर आपण काय करू शकतो आपण दोन्ही बाजूंना s s2s3 ने गुणाकार करू शकतो मग आपल्याला काय मिळेल जर आपण येथे इक्वेशन पाहिले तर s212 तेथे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे आपल्याकडे ss2s3 आहेत जर आपण याद्वारे दोन्ही बाजूंनी गुणाकार कराल तर आपण जे प्राप्त कराल ते s212As2s3Bss3Css2 असेल आपण येथे पाहिले तर दोन्ही बाजू s s2 s3 ने गुणाकार केल्यास आपल्याला काय मिळेल डिनॉमिनेटर रद्द करेल आणि न्युमरेटर s212As2s3Bss3Css2 असेल तर हे आपल्याला गुणाकारातून मिळाले आता पुढे काय करावे लागेल आपल्याला s सारख्या असणाऱ्या पावर्सला इक्वेट करावे लागेल तर कॉन्स्टंट टर्म्ससाठी जर तुम्ही फक्त कॉन्स्टंट टर्म्सला इक्वेट केल तर आपणास फक्त A 2 व्हॅल्यू मिळेल आपण s च्या समान टर्म्सला इक्वेट केल्यास इक्वेशनची व्हॅल्यू मिळेल आपल्याला 3B2C −10 असे इक्वेशन मिळेल आणि जेव्हा आपण s2 च्या समान टर्म्सला इक्वेट कराल तेव्हा आपल्याला BC −1 असे आणखी एक इक्वेशन मिळेल आता आपल्याकडे दोन इक्वेशन आणि दोन अज्ञात आहेत आपण निराकरण करू शकता आणि आपल्याला A 2 B −8 C 7 म्हणून पुन्हा व्हॅल्यू मिळेल तर आपण या पध्दतीचा वापर करा किंवा आधीची पद्धत ज्याबद्दल आपण चर्चा केली ही अवशेष पद्धत आहे आपल्याला सारखे परिणाम मिळतील आणि शेवटी दिलेल्या लॅपलास ट्रान्सफॉर्म F साठी आपण फक्त विघटित करून इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळवू शकता आपण सहजपणे असे म्हणू शकता की जर t ≥ 0 टाईम प्रदान केला तर F चे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म ft2ut 8e 2t7e 3t आहे कारण हे t ≥ 0 साठी लागू आहे तर आता आपण सहजपणे समजू शकतो की आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधून पुढे कसे जाऊ शकतो तर यासह आपण आपले आजचे सत्र बंद करू ज्यात आपण इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठी पुढे कसे जायचे याबद्दल चर्चा केली पुढच्या आठवड्यात आपण विविध सर्किट्सचे विश्लेषण करण्यासाठी लॅपलास ट्रान्सफॉर्मचा वापर चालू ठेवू लक्षात ठेवा आपण पहिल्या क्रम विषयी चर्चा केल्यावर दुसऱ्या क्रमच्या सर्किट्सवर पाहिले की तेथे विविध सेकंड ऑर्डर आणि फर्स्ट ऑर्डर जे डिफरेंशियल इक्वेशन कधी कधी सोडवणे कठीण होते आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म तंत्राचा वापर करू आणि जेव्हा आपल्याला दुसरी क्रम किंवा प्रथम क्रम सर्किट दिसतील अशा प्रकारचे इक्वेशन आपण सहजपणे कशी सोडवू शकतो हे पाहू धन्यवाद